गेल्या काही सत्रांमध्ये आपण आर्थिक विवरण एनलायसिस वर चर्चा करीत आहोत म्हणून आपण हॉरिझॉन्टल वर्टीकल एनलायसिस नंतर विविध गुणधर्मां बद्दल चर्चा केली मागील सत्रात आपण पाहिले आहे की हॉरिझॉन्टल एनलायसिस कसे करावे जेथे आपण कंपेरीटीव्ह स्टेटमेंट तयार केले आहे मला आशा आहे की हे सर्वांना स्पष्ट आहे आज आपण सामान्य आकाराचे स्टेटमेंट शोधणार आहोत मी पुन्हा एकदा कंपेरीटीव्ह स्टेटमेंट दर्शवितो तर आपण काय केले ते आपण नफा तोटा खाते बॅलन्स शीट साठी बदल आणि टक्केवारी बदलांची गणना केली आहे आणि नंतर थोडक्यात कॅश फ्लोसाठी ही एक सामान्य आकाराची नफा तोटा खाते आणि सामान्य आकाराची बॅलन्स शीट होती आता आपण असे करू जे वर्टीकल एनलायसिस म्हणून ओळखले जाते आणि वर्टीकल म्हणून नावा नुसार ते वर्टीकल आहे कारण सामान्य आधारावर आपण आकृत्यांची तुलना करतो आणि त्याची गणना करतो आणि मग आपल्याला हवे असल्यास आपण 2 वर्षांच्या आकडेवारीची तुलना करू शकतो परंतु प्रथम वर्षाच्या आत त्याची तुलना करेल म्हणून आपण बनविलेले स्टेटमेंट्स सामान्य आकाराचे स्टेटमेंट्स म्हणून ओळखले जाते मी ते बनवण्याची विनंती केली होती ती स्वतःच बनवावी अशी विनंती केली होती तर हे सामान्य आकाराचे ठीक आहे तर आपण सामान्य आकाराचे स्टेटमेंट करूया हे माझ्या सोबत सोप्या पद्धतीने बनवा जेणेकरून नफा तोटा खाते बॅलन्स शीट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट्स जे 2 वर्षांसाठी दिले गेले आहे त्याचा प्रिंट काढून घ्या जर आपण नफा तोटा खाते घेतले तर आपण या दोन मूल्यांची तुलना करू शकतो परंतु वास्तविक मूल्यांची तुलना करण्याऐवजी प्रथम आपण टक्केवारीत रूपांतरित करू इच्छित आहोत टक्केवारीत रूपांतरित करण्यासाठी आपण एकूण महसूल म्हणून आधार घेऊ किंवा कधीकधी आपण ऑपरेशनमधून मिळणारा महसूल म्हणून आधार घेतो तर कोणत्याही वैयक्तिक आकडेवारी साठी आपण असे म्हणूया की आपल्याला ऑपरेटिंग आणि डायरेक्ट खर्चाची गणना करायची आहे जे 2141 आहे तर ऑपरेशन्समधून मिळणा रकमेनुसार 2141 आहे तर 62 टक्के म्हणजे ऑपरेटिंग खर्च म्हणजे जर एकूण महसूल १०० टक्के असेल तर 62 टक्के खर्च झाला आहे आता आपण हे करू शकतो ते बी डॉलर बनवू जेणेकरुन आपण ते आता ड्रॅग करू म्हणून आपल्याला मिळालेल्या सर्व आकडेवारीचा एकूण संबंध म्हणून आपण कमाई च्या वस्तू मिळवण्यासाठी देखील हे करू शकता निव्वळ आणि निव्वळ महसूल अर्थातच १ आणि इतर आकडेवारी ही एकूण टक्केवारी आहे जर आपल्याला समजले तर आपण टक्केवारीत देखील रूपांतरित करू शकता हे थोडेसे चांगले दिसते तर आपण पाहू शकता की ऑपरेटिंग खर्च आता कमाईच्या 63 टक्के आहेत आता तेच करा तर आता आपण त्यांना सामान्य आकाराचे स्टेटमेंट्स म्हणून पाहण्यास सक्षम आहात की एकूण किंमत १०० आहे आणि सुरक्षित वस्तूंचा खर्च असणारी प्रत्येक वस्तू मार्च 17 ला 63 टक्के आहे तर ती मार्च 16 ला 57 टक्के आहे तर आपण सहजपणे पाहू शकता टक्केवारी नुसार खर्च वाढला आहे वास्तविक जर तुम्ही त्या रकमेवर नजर टाकली तर त्यांची जास्त वाढ झालेली नाही परंतु महसुलात घट झाल्यामुळे ते त्यांचा खर्च कमी करू शकले नाहीत म्हणूनच ते टक्केवारी च्या तुलनेत वाढले आहेत तर याचा अर्थ लावण्याचा हा एक मार्ग आहे जसा कर्मचारी खर्च आणि डेप्रिसिएशन थोडासा वाढला असेल तर आता विविध आकडेवारी तुम्हाला ती टक्केवारी च्या रूपात मिळू शकेल टॅक्स १० टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत खाली जाण्यापूर्वी तुम्हाला नफा पहायचा असेल तर नफा 9 टक्क्यांवरून 4 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे एक प्रकारे आता आपण विविध गुणोत्तरांची गणना करत आहोत आपण निव्वळ नफा मिळण्याचे प्रमाण पाहिले आहे जे विक्रीवर नफा होते आपण विविध खर्चाचे प्रमाण देखील मोजू शकता जसे की ऑपरेटिंग खर्च टक्केवारी किंवा कर्मचार्यांच्या लाभ खर्चाची टक्केवारी जाणून घेण्यासाठी विक्रीवरील परिचालन खर्च सांगा तर आता सर्व आकडेवारी टक्केवारीच्या रुपात दर्शविली गेली आहे आणि नंतर आपण त्यांची तुलना वर्षानुवर्षे करण्यास सक्षम आहोत कारण परिपूर्ण आकडेवारीची तुलना करणे तितके शहाणपणाचे नव्हते जरी ते एकाच कंपनी साठी आहे तरीही ते शक्य आहे परंतु जर आपणास उद्योगातील इतर कंपन्यांशी तुलना करायची असेल तर त्याची तुलना करणे मूर्खपणाचे होते परंतु आता आपण त्याची तुलना वेगवेगळ्या कंपन्यांमधून किंवा इतरांच्या तुलनेत आमचा खर्च जाणून घेण्यासाठी उद्योगातील सरासरीशी करू शकतो हे सामान्य आकाराचे नफा तोटा खाते किंवा सामान्य आकाराचे महसूल म्हणून ओळखले जाते आता ते बॅलन्स शीट साठी करू आता बॅलन्सशीट देखील आमच्याकडे २ वर्षांची आकडेवारी आहे म्हणून मी हा फॉर्म्युला येथे पेस्ट केला आहे परंतु हे थोडेसे चुकीचे असू शकते कारण आपल्याला एकूण घेणे आवश्यक आहे भाग भांडवल असणारी ही विशिष्ट आकडेवारी आपण आधीच्या एकूण कमाईचा आधार म्हणून घेतली होती कारण ती नफा तोटा खाते मध्ये होती बॅलन्स शीट मध्ये तो एकूण भांडवलाचा आणि देयतेचा आधार म्हणून घेतला जाईल जो एकूण मालमत्त्तेच्या समान आहे तर तुम्ही येथे भांडवल व कर्तव्ये पाहू शकता जे २२ आहे म्हणून येथे मला २२ म्हणून आधार घ्यावा लागेल तर दोन्ही वर्षांसाठी मिळणाऱ्या एकूण 3 टक्के म्हणजे ते मिळते हे अगदी सोपे आहे आता आपण पाहू शकता की एकूण देयतांपैकी 100 पैकी फक्त 3 भागभांडवलातून येतात हे चांगले किंवा वाईट लक्षण आहे ते चांगले लक्षण आहे कारण आपण पाहू शकता की या कालावधीत बरेच रिझर्व जमा झाले आहेत तर फक्त 3 म्हणजे मालकांनी ठेवलेली 44 टक्के रक्कम साठ्यांच्या मार्गाने तयार केली गेली तर एकूण भागधारकांचा एकूण निधी जेथे आता 48 टक्के आहे तो 47 टक्के आहे नफ्यात कपात केल्यामुळे थोडीशी घसरण दीर्घ मुदती साठी कर्ज होते जेथे 32 टक्के होते आता ते २१ टक्क्यांपर्यंत खाली गेले आहेत अर्थात एकूण दीर्घकालीन उत्तर दायित्व जे 33 वरून 24 पर्यंत घसरले आहेत अल्प मुदतीची कर्जवसुली प्रत्यक्षात जात आहे जी आताच्या अन्य दायित्वांमध्ये कमी होत असली तरी 0 ते 7 व्याज देय 7 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढली आहे तर एकूण चालू देयता जी आधी 20 टक्के होती आता ते 28 टक्के झाल्या आहेत जर आपण मालमत्ता पाहता दृश्य मालमत्ता एकूण मालमत्तेपैकी 80 टक्के आहे तर हे एक चांगले चिन्ह आहे कारण ती एक शिपिंग कंपनी आहे ज्यांना त्यांची स्वतःची जहाजे आहेत त्यांना खरेदी करण्यात त्यांना मोठी रक्कम गुंतवावी लागेल म्हणूनच ही टक्केवारी 80 टक्के खूप जास्त आहे जवळपास १० टक्के रोख समतुल्यता वगळता इतर बहुतेक आकडेवारी फारच लहान आहेत आपल्याला त्यांना जास्त रोख मिळू शकेल इतकी रोकड हवी आहे की नाही हे तपासून पाहावे लागेल आणि सर्व साधारणपणे सध्याची मालमत्ता जिथे 17 टक्के झाली आहे ती आता 19 टक्के झाली आहे परंतु ज्यात मुख्यतः इतर वस्तूंमध्ये रोख रक्कम आहे ती सध्याच्या मालमत्तेची छोटी वस्तू आहेत तर ही एक सामान्य आकाराची बॅलन्सशीट आहे आगामी काळात आपण उद्योगातील अन्य समवयस्कांशी तुलना करणार आहोत परंतु आत्ता हे आपल्यासाठी स्पष्ट झाले आहे की ही कंपेरीटीव्ह बॅलन्स शीट आहे आता आपण कॅश फ्लो स्टेटमेंटकडे जाऊया आता आपल्याकडे २ वर्षांचे कॅश फ्लो स्टेटमेंट्स आहे आता कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये मला वाटते की येथे एकूण दिले जात नाही तर प्रथम आपल्याला एकूण मोजावे लागेल हे एकूण आपण आधार म्हणून घेऊ शकता परंतु हे कसे मोजले जाऊ शकते हे मी फक्त दर्शवितो कारण केवळ 3 आकडे आहेत हे कमी झाले तरी हे कामकाजामध्ये मोठी रक्कम आहे परंतु वित्तपुरवठा उपक्रम ही एक नकारात्मक रक्कम आहे ती आपण मिळवत आहात आता आपण पुढच्या मोजणीवर जाऊया आपण येथे भारतातील 5 आघाडीच्या शिपिंग कंपन्यांची आर्थिक स्टेटमेन्ट घेतली आहेत ज्यात आपण उद्योगातील सरदारांच्या तुलनेत बोलत होतो आता ही ज्या कंपनीची आपण चर्चा करीत होतो त्या कंपनीच्या शिपिंग कॉर्पोरेशनसाठी आहे त्यानंतर गुजरात पीपावाव जीई शिपिंग रिलायन्स नेवल आणि श्रेयस शिपिंग आहे म्हणून आता सर्व आकडेवारी दिली गेली आहेत की आपण शिपिंग कॉर्पोरेशन हा उद्योगाचा नेता आहे हे पाहू शकता की इतर कंपन्यांपेक्षा त्यांची उलाढाल जास्त आहे इतर कंपन्या तुलनेने लहान आहेत परंतु आपण टक्केवारीच्या रूपात त्यांच्या नफ्याची गणना करण्याचा प्रयत्न करू त्यांच्या नफ्यावर नजर टाकल्यास करानंतर नफा तुम्हाला दिसेल की शिपिंग कंपन्यांचा शिपिंग कॉर्पोरेशनचा नोंदवलेला निव्वळ नफा जीई शिपिंगसाठी तुलनेने जास्त नफा केवळ 135 आहे तर रिलायन्स नेव्हलचा मोठा तोटा आहे परंतु परिपूर्ण आकडेवारीची तुलना करणे कठीण आहे कारण बेस वेगळा आहे तर आपण हे करू की आपण या प्रत्येक आकडेवारीला टक्केवारीत रूपांतरित करू तर ते आपल्यासाठी अधिक चांगले समजेल तर विक्रीच्या उलाढालीनुसार आपण सर्व आकडेवारी विभागून घेऊ आणि टक्केवारीत रूपांतरित करू या मी हेडिंग कॉपी करेन आणि आता प्रत्यक्ष आकडेवारी पाहण्याऐवजी प्रत्यक्ष आकडेवारी लपवून ठेवू सामान्य आकारातील स्टेटमेन्ट्सची तुलना करणे त्यापेक्षा अधिक चांगले आणि शहाणपणाचे बनते आता आपण एक एक करून पाहूया म्हणून येथे आपण पाहतो की निव्वळ विक्री आणि आपण कशाप्रकारे वेगवेगळे आयटम घेतल्यास नगण्य आहे परंतु आपल्याकडे कच्चा माल आहे मला वाटते की त्यापैकी एकाची तुलना केली जात नाही तर आता आपण सर्व 5 आकडेवारी सामान्य आकाराची विधाने म्हणून घेत आहोत आणि मला वाटते की ते अधिक चांगले तुलना होऊ शकतात व्यवसायाचे स्वरूप भिन्न आहे तर त्यांना कच्च्या मालाची महत्त्वपूर्ण किंमत मिळाली आहे ते इतर उत्पादन खर्चातही मोठ्या प्रमाणावर खर्च करीत आहेत तर शिपिंग कॉर्पोरेशनसाठी मोठी रक्कम ही इतर खर्चाऐवजी इतर उत्पादनात असते परंतु त्याचे वर्गीकरण करण्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात आता जर तुम्ही नफ्याकडे गेलात तर तुम्हाला समजेल की शिपिंग कॉर्पोरेशनसाठी ऑपरेटिंग नफा 22 टक्के आहे परंतु जर आपण पीबीडीआयटीकडे गेलो तर रोख नफा किंवा डेप्रिसिएशन व्याज आणि करापूर्वी नफा गुजरात पीपावाव आणि जीई शिपिंगसाठी 61 टक्के आणि 43 टक्के आहे रिलायन्ससाठी फक्त 4 टक्के आणि श्रेयस शिपिंगसाठी 14 टक्के आहे पुन्हा आपल्याला एक समान किमती मिळतील रिलायन्स साठी व्याज खर्च खूप जास्त आहे 110 टक्के महसूल म्हणूनच पीबीडीटी नफ्यात डेप्रिसिएशन होण्यापूर्वी आणि कर रिलायन्स वजा 97 टक्के होतो तर इतरांसाठी आकडेवारी कमी जास्त समान असते मग अवमूल्यन १ टक्के आहे परंतु रिलायन्स साठी खूप जास्त आहे कारण त्यांच्याकडे खूप महाग जहाजे आहेत आणि त्यांच्यावर व्याजाचा बोजा देखील खूप जास्त आहे आपण येथे पाहू शकता रिलायन्सने उच्च स्तरावर व्याज देताना खूप जास्त किंमतीची जहाजं विकत घेतली आहेत आता करा पूर्वीचा नफा फक्त 5 टक्के परंतु गुजरात पिपवाव आणि जीई शिपिंग आणि रिलायन्स नेव्हल या दोहोंसाठी खूपच नफा हा महत्त्वपूर्ण नकारात्मक आहे नक्कीच आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की सर्व 5 शिपिंग कंपन्या असल्या तरी ऑपरेशनचे स्वरूप थोडेसे वेगळे आहे कारण गुजरात पिपावाव सारखे काही कार्यरत आहेत तर काही थांबून आहेत त्यामुळे ते अधिक नफा कमवत आहेत आता करा पूर्वीचा नफा हा आकडेवारी आहे पुन्हा करानंतर नफा गुजरात पीपावाव आणि जीई शिपिंग या दोन कंपन्या खूप चांगला नफा दाखवत आहेत आणि पी व्हि रेशो पर्यंत गणना केली गेली आहे आणि पुस्तक मूल्य हे स्पष्ट आहे कंपेरीटीव्ह स्टेटमेंट हे असे आहे बॅलन्स शीट आणि नफा तोटा खाते ची तुलना करण्यास आपल्याला मदत करते आपण हे बॅलन्स शीटसाठी देखील करू विविध कंपन्या वित्तपुरवठा करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत ज्याची तुलना केली जाऊ शकते आणि बॅलन्स शीट एनलायसिस द्वारे समजले जाऊ शकते आता तुम्हाला माहिती आहे की बॅलन्स शीटच्या प्रत्येक आकड्यांची तुलना एकूण मालमत्ता आणि दायित्वांच्या तुलनेत केली जाईल आपण आधीच जीई शिपिंगसाठी शिपिंग कॉर्पोरेशनसाठी क्षमस्व केले आहे जे आता आपण इतर सर्व समवयस्कांसाठी देखील करू ती आकडेवारी लपवून ठेवू कारण काही काळासाठी वास्तविक आकृती देखील दिसली तर आपण टक्केवारीवर जाऊ तर तुम्ही पाहु शकता की श्रेयससाठी भाग भांडवल इतरांसाठी फारच कमी आहे परंतु इतरांमध्ये कमी अधिक प्रमाणात आहे परंतु जीईसाठी ते फक्त 150 कोटी आहे जर आपण रिझर्वची तुलना केली तर शिपिंग कॉर्पोरेशनकडे प्रचंड साठा आहे तसेच जीई शिपिंगमध्ये मोठा साठा आहे रिलायन्स मध्ये हा साठा खूपच कमी कंपनी सतत तोटा करत आहे पहा मी रिलायन्स उद्योगांचा संदर्भ घेत नाही आहे ही रिलायन्स नेव्हल ही अनिल अंबानी समूहाची कंपनी आहे निव्वळ किमतीची नेट वर्थ शिपिंग कॉर्पोरेशनसाठी जीईसाठी खूपच जास्त आहे जी इतर कंपन्यांसाठी कंपेरीटीव्ह दृष्ट्या कमी आहे सुरक्षित कर्जे शिपिंग कॉर्पोरेशन साठी खूप जास्त आहेत कारण मला वाटते की हे गुजरात पीपावाव आहे हे वित्तपुरवठा करण्याचा वेगळा मार्ग दर्शवितो की ही एक इक्विटी फायनान्स कंपनी आहे ज्यात आपणास कोणतेही कर्ज दिसत नाही तर जीई शिपिंगसाठी त्यांच्याकडे कर्जाचे वाजवी प्रमाण आहे कारण रिलायन्स साठी कर्ज खूप जास्त आहे १०० निव्वळ किमतीच्या वस्तूंच्या भांडवलावर त्यांच्याकडे कर्जाच्या रूपात 8 पटींनी वाढ झाली आहे आणि तरीही श्रेयसवर तुलनेने कमी कर्ज आहे आपण त्यांच्या ग्रॉस ब्लॉककडे देखील पाहू शकता शिपिंग कॉर्पोरेशनसाठी ग्रॉस ब्लॉक खूप जास्त आहे कारण जीईसाठी त्यांच्याकडे बर्याच जहाजे आहेत आणि इतर कंपन्या कमी आहेत तर आपण समजू शकता की इतर कंपन्या मुख्यत्वे जहाज असलेल्या मालमत्तेचा वापर करण्यास अधिक कार्यक्षम असतात आता मला वाटते की आपण आकडेवारी लपवू आणि टक्केवारी च्या तुलनेत जाऊ त्यास टक्केवारीत रूपांतरित करू तर आता तुम्ही पाहू शकता ही एक शिपिंग कॉर्पोरेशन आहे त्यांच्याकडे भांडवलाच्या एकूण पैकी फक्त 4 टक्के हिस्सा आहे कारण त्यांच्याकडे भरीव साठा आहे गुजरात पिपवाव येथे अजून उच्च साठा आहे परंतु त्यांच्याकडे कोणतेही कर्ज नाही तर मुख्यत शेअर्स कॅपिटल प्लस रिझर्व द्वारे वित्तपुरवठा होतो आता त्यांची निव्वळ मालमत्ता शिपिंग कॉर्पोरेशनच्या एकूण निव्वळ पैकी 63 टक्के सुरक्षित कर्जाच्या 33 टक्के आहे जीई शिपिंगसाठी ते 53 विरूद्ध 43 आहे तर जर तुम्हाला आठवत असेल की आपण कर्ज इक्विटी रेशो बद्दल चर्चा केली असेल तर गुजरात इक्विटी रेशोचे प्रमाण 37 बाय 60 by 63 असेल गुजरात पिपवाव ते 0 आहे जीई शिपिंगसाठी ते 43 बाय 53 आहे रिलायन्ससाठी ते प्रचंड कर्जामुळे 88 बाय 8 आहे आणि शेवटच्या श्रेयस कंपनीसाठी ती 39 ते 64 पर्यंत आहे आता जर तुम्ही ग्रॉस ब्लॉकवर गेलात तर तुम्हाला समजेल की जीई शिपिंगसाठी खूप उच्च ग्रॉस ब्लॉक 146 टक्के आहे परंतु त्यांची जहाजे तुलनेने जुने आहेत म्हणूनच त्यांच्याकडे जमा झालेला डेप्रिसिएशन निव्वळ ब्लॉक 105 आहे आता जर तुम्ही एकूण पाहिले तर निश्चित मालमत्ता मला वाटते की ती कमी जास्त प्रमाणात आहे कारण केवळ रिलायन्स नेवल चे काही भांडवल काम प्रगतीपथावर आहे एकूण चालू मालमत्ता समान श्रेणीत 20 टक्के अधिक किंवा त्यापेक्षा कमी आहेत शिपिंग कॉर्पोरेशनसाठी सध्याचे उत्तर दायित्व खूप जास्त आहेत कदाचित त्यांना आता परत करावे लागणार्या कर्जामुळे आणि एकूणच इतर संकीर्ण खर्च 0 आहे निव्वळ चालू मालमत्ता सर्व कंपन्यांसाठी कमी अधिक समान आहेत रिलायन्स मिळाल्यास आपण हे पाहू शकता की सतत मोठ्या प्रमाणात तोटा होत असल्याने त्यांची नेटवर्थ तुलनेने कमी असते तर कंपेरीटीव्ह बॅलन्स शीट ची तुलना उद्योगातील सरदारांच्या तुलनेत केली जाऊ शकते आणि हे आपल्याला अधिक चांगल्या एनलायसिस साठी मदत करते आपण येत्या सत्रामध्ये आणखी काही कंपन्यांचे एनलायसिस सुरू ठेवू नमस्ते धन्यवाद